तर समीकरणाची प्रणाली येते तर माझ्याकडे आहे am − k0 ∫ grm r′pnr′dr′ F i तर हे आपल्याला Ax b फॉर्मच्या समीकरणांची संपूर्ण प्रणाली देते बरोबर X हा a1 पासून aN पर्यंतचा कॉलम वेक्टर आहे आणि b विविध बिंदूंवर Ei Ei घटना क्षेत्राचा कॉलम वेक्टर आहे ठीक आहे तर आता मला हे शोधण्याची इच्छा असल्यास मला येथे सर्वकाही ठाऊक आहे V1 आणि हा येथे वर्तमान स्त्रोत आहे मी येथे उभे आहे हे माझे स्थान r आहे जे मला मोजण्यासाठी इच्छित फील्ड आहे मी लिहीन E Ei k02 आता मला माहित आहे ठीक आहे ते ईंटेग्रेल मला माहित आहे मला सर्वकाही माहित आहे कारण मी आधीच्या चरणात होतो मी निराकरण केले आहे आणि मला डोमेन आत माझे E मिळाले आहे हे ईंटेग्रेशन सर्व V2 होते तर ही संपूर्ण गोष्ट देखील ज्ञात आहे तर मला जे मिळालेले आहे ते इंसिडेन्ट आणि स्कॅटर्ड मिळून मिळालेले आहे विद्यार्थी आता V1 होय या अभिव्यक्तीमध्ये हे येथे काय आहे r ∈ V 1 आणि r′ अर्थातच एकत्रीकरणाचे क्षेत्र V2 दर्शविले आहे ठीक आहे तर ही दुसरी पायरी बरोबर आहे तर हे चरण 2 होते आणि आम्ही येथे काय केले ते चरण 1 होते विद्यार्थी मग आपण ईंटेग्रेशन विचारले E चे e c e r W प्राईम वर बरोबर हो r′ ∈ V 2 ते बदलत नाही विद्यार्थी E1 तर गोंधळ हा आहे की हे समीकरण प्रत्यक्षात समान आहे माझ्याकडे चरण 1 आणि चरण 2 साठी समान समीकरण आहे या समीकरणातील फक्त फरक म्हणजेच मी समीकरण बदलत आहे तेच आहे r आहे r येथे दिसत आहे येथे आणि येथे Er′ सोडवायचे होते तेव्हा हे कधीही बदलत नाही मला त्याची आवश्यकता आहे तर इथे r′ ∈ V2 तर मला खात्री करुन घ्यावी लागेल की येथे r हा v2 च्या मालकीचा आहे तर चरण 1 मध्ये मी r हा V2 च्या मालकीचा केला तर चरण 2 मध्ये मी r हा V1 च्या मालकीचा केला कारण ते माझ्या आवडीचे क्षेत्र आहे परंतु या आत कधीही बदलत नाही r' नेहमी V2 चे असते तर आता मला सर्व काही माहित आहे आणि खरं तर चरण 2 चे मूल्यांकन करताना एकवचनीपणाची कोणतीही समस्या नाही कारण r नेहमी इथेच बाहेर असते तर आपण नेहमी या पल्स नंतर हे पल्स नंतर हे पल्स नंतरचे अंतर पाहत आहात हे ईंटेग्रेशन चे क्षेत्र आहे सिंग्युलॅरिटी नाही विद्यार्थी जरी 0 बरं जर तुम्ही V2 मध्ये r ठेवला तर तुम्हाला तुमच्या समीकरणांपैकी एक समीकरण परत मिळेल आधीच वापरलेले तर ते ठीक करणे हे निरर्थक आहे म्हणून व्हॉल्यूम इंटिग्रल समीकरणांद्वारे ही एक द्रुत धावपळ होती मी जरा वेगवान गेलो कारण आम्हाला सर्व बिल्डिंग ब्लॉक्स माहित आहेत आपल्याला हेल्होल्ट्ज समीकरण माहित आहे आणि आपल्याला ग्रीनचे कार्यही माहित आहे आणि जेव्हा आपण एकवचनी कशा हाताळाल तेव्हा आपण खरेदी केलेल्या तीन बिल्डिंग ब्लॉक्सवर जाऊ ठीक आहे मी अगदी सुरुवातीच्या काळात म्हटल्याप्रमाणे हे खंड अविभाज्य फॉर्म्युलेशन जेव्हा माझी समस्या प्रत्यक्षात विषमतेची असते तेव्हा मी हेच वापरतो इंसिडेन्ट फील्ड आह होणार आहे तर समीकरणे समान चरण 1 चरण 2 अशी समीकरणे समान आहेत म्हणून आपण जिथे जिथे r ठेवले तिथे Ei गणना करा की ते V1 किंवा V2 मधील आहे की ते एक संख्यात्मक मूल्य आहे तर काही फरक पडत नाही तर ते चरण 1 आणि चरण 2 मध्ये भिन्न असेल कारण चरण 1 r हा V2 च्या मालकीचा आहे तर आपण V2 मध्ये Ei शोधत आहात चरण 2 मध्ये आपण निरीक्षकांच्या स्थानावर Ei शोधत आहात विद्यार्थी तर तर येथे ग्रीड बद्दल प्रश्न तर मग मी काय करतोय या ग्रीडबद्दल द्रुत स्पष्टीकरण देतो हे समीकरण येथे पाहू आणि विशेषतः आपण या अविभाजकाकडे पहात आहोत तर gr r′ जेव्हा मी चाचणी करतो तेव्हा हे अभिव्यक्ती होते जेव्हा आपण हे मान्य करता तेव्हाच म्हणून येथे या ग्रीनच्या फंक्शनमध्ये rm हा कॉन्स्टन्ट आहे कारण एकात्मतेचा भाग म्हणजे माझा एकीकरण बदल हा माझा मुख्य समन्वय आहे तर येथे rm निश्चित केले गेले आहे r ′ ला N पल्सेस च्या समेशनची ब्रेकअप चालू ठेवण्याची अनुमती आहे तर एका मागून एक पल्स तर जेव्हा आपण येथे घेऊ समजा सहाव्वी पल्स तेवढा r' बदलेल तर चिंता करायची काहीच गरज नाही तर grm r′ rm हे फिक्स्ड आहे फक्त r' ह्या पल्स वर बदलतो काही चिंता नाही मी गणना करतो पण हि बेरीज ह्या सर्व पल्सेस च्या वर जाते तर कधीकधी ते पुन्हा पल्स क्रमांक 1 वर येईल जिथे rm किंवा r1 राहतात विद्यार्थी तर फक्त r′ बदलत आहे कि विशिष्ट पल्स r′ संपूर्ण V2 वर भिन्न आहे परंतु संपूर्ण V2 पल्सेसवर विभागले गेले आहे तर मला पल्सच्या मागोमाग जावे लागेल हे मी हे कसे विभाजित करतो आहो ही शेवटची स्लाइड होय होय चरण 2 मध्ये विद्यार्थी होय तेव्हा आपण अविभाज्य गणना करता होय विद्यार्थी तर तर येथे आपण बदल करूया Er′ आता हे ज्ञात आहे विद्यार्थी तर मुळात आपणास हे माहित आहे की नवीन भाग घेण्यापासून यानंतर कोणत्याही वेळी आपण कोणत्याही वेळी E जाणून घेऊ शकता विद्यार्थी तर आम्ही असे म्हणतो की स्क्वेअर इंटिग्रेटेड अंदाजे हो तर आपण समान स्क्वेअर ग्रीड चौरस ते ग्रीड अंदाजे वर्तुळ वापरता आपण या अविभाज्य अधिकाराचे मूल्यांकन कुठेही कराल ते बदलत नाही निरीक्षकाची जागा बदलली तरच ग्रीन्स फंकशन बदलते तेच फक्त तुम्ही बदलू द्या विद्यार्थी होय आणि ते ठीक आहे साय ते बदलणार नाहीत साय डोमेनचा आहे तर χ बदलणार नाही तो फक्त V2 मध्ये नॉन झेरो राहील तर आपण या एकाच गोष्टीवर अवलंबून राहू जी या एक्स्प्रेशन मधील r वर अवलंबून असलेली एकमेव गोष्ट बदलते ती म्हणजे तीच गोष्ट विद्यार्थी तो ρ म्हणजे केव्हा येईल होय म्हणूनच ρ माझा अर्थ आता येतो विद्यार्थी स्वल्पविराम r आत नाही तर आता हे ρ ।rm − r′। ईंटेग्रेल चे मूल्यमापन केल्या नंतर आपल्याला मिळाले ρmn जे कि बरोबर आहे हे ईंटेग्रेशन आहे पण आता r′ बदलत आहे ठीक आणि मी नवीन स्केलर व्हेरिएबल मध्ये मध्यवर्ती मी याला ρ असे म्हटले तर हे हे झाले विद्यार्थी तर χn येथे हा ज्ञात झाला तर a χn ज्ञात झाला हे होय आपण तर मी हे r′dr′dθ च्या दृष्टीने लिहू शकतो आणि नंतर ρdρdθ मध्ये रुपांतरित होते लक्षात ठेवा हा एक सदिश आहे तर 2 आयामी समाकलन मी ते 2 स्केलर संज्ञा मध्ये विभाजित केले आहे ρ आणि θ ध्रुवीय समन्वयांमध्ये समाकलनाची कोणतीही मर्यादा समान नसते याची पर्वा न करता कोणत्या पल्सची आणि संपूर्ण पल्सवर ईंटेग्रेट करणे आवश्यक आहे विद्यार्थी नाही तर येथे पहा जेव्हा rm सतत कॉन्स्टन्ट धरला जातो तर हे विद्यार्थी तर r′ आपण ते लिहित आहोत मी हो पाहतो तर r' होय तर येथे हे दिसते आहे की मी त्याच पल्सवर ईंटेग्रेट करीत आहे पण तेथे असा एक ऑफसेट आहे जो कि अवलंबून आहे कि आपण सध्या कोणच्या पल्सवर आहो विद्यार्थी ते बेसेल फंकशन मधील ऑफसेट असायला पाहिजे ते बेसेल फंकशन मधलेच ऑफसेट असायला पाहिजे तर याचा अर्थ असा होतो की हे येथे आहे विद्यार्थी होय बरोबर तर आपण r′ rn ρ चा विचार करू शकता तशा प्रकारे काहीतरी होय ते होय आहे तर आम्ही त्या दरम्यानच्या स्टेप्स सोडल्या तर हे संदर्भ आहेत की आपल्याकडे हे आहे विशेषत पीटरसनच्या पुस्तकाचे अध्याय 2 5 हे एक अतिशय चांगले पुस्तक आहे सरफेस ईंटेग्रेल आपल्याकडे अध्याय 8 मध्ये आहे आणि मूलभूत सिद्धांतासाठी आम्ही या प्रकरणांचा उल्लेख करीत आहोत